तर अगोदरच्या सत्रांमध्ये गरजांचे मूल्यांकन याविषयी आपण चर्चा केली आणि या घरांच्या मूल्यांकन यामध्ये आपण संस्थात्मक अवलोकन व्यक्तिगत अवलोकन आणि कार्याचे अवलोकन या विषयी बोललो आणि या सर्वांच्या आधारावरून आपण अशा निष्कर्षापर्यंत पोहोचलो की होय प्रशिक्षण सुरू करणे अगोदर आपण प्रशिक्षणाच्या गरजा ओळखून त्याचे मूल्यांकन करणे खूप गरजेचे असते आणि आपण एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज काय आहे हे सांगणे अनिवार्य आहे आहे जसे की संस्थेच्या गरजेनुसार कामगारांच्या गरजे नुसार एखाद्या विशिष्ट कार्याच्या गरजेनुसार किंवा एखाद्या विशिष्ट जागेसाठी अशा प्रशिक्षणाची गरज असते आता इथे मी कार्याचे मूल्यमापन हा विषय घेतला आहे आणि हा असेल गरजेच्या मूल्यांकनाच्या पद्धतीचा पहिला भाग गरजेच्या मूल्यांकनाच्या पद्धतीमध्ये जसे की आपण बोलत होतो कार्याचे अवलोकन करावे लागते मग अशा कार्याचे अवलोकन म्हणजेजेव्हा खूप कृती असतात ते सगळे एकत्र करून एक कार्य तयार होत असते जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कार्यासाठी जात असतो तेव्हा त्या कार्याचे अवलोकन करणे हा पहिला टप्पा असतो हे अतिशय महत्त्वाचे असते मग या कार्याच्या अवलोकन मध्ये एखादी प्रश्नावली तयार करून किंवा काही निरीक्षणांमधून किंवा काही कागदपत्रे तयार करून अशा कागदपत्राच्या आधारावर कार्याचे अवलोकन केले जाते कार्याचे अवलोकन आपल्याला हे सांगते की कार्याचे स्वरूप काय आहे म्हणजे अशी कार्य तांत्रिक आहे का याला कौशल्य लागणार आहेत का काही विना कौशल्याची कार्य आहे याचे वेगवेगळे थर कोणते आहेत यामध्ये व्यवस्थापनाच्या कोणत्या पाथरी आहेत अशा पद्धतीने कार्याचे अवलोकन आपल्याला माहिती पुरवत असते जेव्हा आपण कार्याचे अवलोकन पूर्ण करीत असतो तेव्हा या कार्याच्या अवलोकन या पासून आपल्याला कार्याचे वर्णन प्राप्त होते आणि हे असते अपेक्षित कार्य कार्याचे वर्णन म्हणजे काय तर कार्याचे वर्णन म्हणजे अशा विशिष्ट प्रकारचे कार्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचे ज्ञान कौशल्य दृष्टिकोण असे कार्य पूर्ण करण्यासाठी लागणार असतो याची सविस्तर माहिती आपण येथे छान उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे विविध जाहिराती तर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी जागृत जाहिरात केली जाते त्यावेळेस ते कार्य त्याच्या वर्षांच्या अनुभवाची त्याच्या स्वरूपाची महती सांगत असते मग असा व्यक्ती ज्याला असे ज्ञान आहे विशिष्ट कौशल्य आहेत असा व्यक्ती जो हे कार्य करू शकेल इतर कर्मचारी पेक्षा त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत अशी व्यक्ती हे कार्य करीत असतात तर तुम्हाला इथे असे आढळून येईल की कार्याचे वर्णन कार्याचे अवलोकन करून काय गोष्टी गरजेच्या आहेतयाची माहिती देत असतात आता या कार्याचे अवलोकन यानंतर आपण पण कार्याची वैशिष्ट्ये याविषयी बोलणार आहोत वैशिष्ट्य म्हणजे असं कार्य करण्यासाठी कोणती पदवी आवश्यक आहे असं कार्य पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता गरजेचे आहे का ही सगळी प्रक्रिया या कार्याचे अवलोकन आता एक भाग आहे जेव्हा आपण कार्याचे अवलोकन समजून घेत असतो त्यावेळेस आपण कार्याला सविस्तरपणे समजून घेत असतो कार्याचे मूल्यमापन करीत असतो तर इथे प्रशिक्षणाच्या या गरजेचे मूल्यांकन यामध्ये कार्याचे अवलोकन कार्याचे वर्णन कार्याची वैशिष्ट्ये कार्याचे मूल्यमापन या सगळ्या पद्धतीचा अवलंब संस्थेसाठी महत्त्वाचा असतो तर जसे की आपण उत्पादन उद्योगाचे जर उदाहरण घेतले तर उत्पादन करणे हे अतिशय महत्त्वाचे कार्य समजले जाते जर आपण हॉटेल उद्योगांचे उदाहरण घेतले तर तिथे कार्यरत असलेले आचारी आणि त्यांची कार्य महत्त्वाची बनत असतात जेव्हा आपण ग्राहक वस्तूंच्या उद्योगाविषयी बोलत असतो तेव्हा इकडे विपणन प्रकारची कार्य महत्त्वाची भूमिका बजावत असतात मग यामध्ये विक्रीचे कार्य असेल हे अतिशय महत्त्वाचे बनते जेव्हा आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहतोतिथे वैद्य यांचे कार्य महत्त्वाचे ठरते तर येथे प्रत्येक क्षेत्रामध्ये संबंधित कार्यासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व असते जर संबंधित महत्त्व एखाद्या विशिष्ट कार्याचे जास्त असेल तर अशा कार्याचे मूल्यमापन केले जाते आणि याला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त होते आता एखाद्या विशिष्ट संस्थेच्या रचनेविषयी यामध्ये अशा संस्थेची रचना कशी झालेली आहे यामध्ये कोणत्या जागा कशा रचित केलेल्या आहेत जेव्हा आपण संस्थेच्या रचनेविषयी बोलत असतो तर संस्थेची रचना म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये किती पातळीमध्ये कामाची रचना केलेली आहे म्हणजेच जर आपण पातळीचा विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की प्रत्येक पातळीचे महत्व वेगवेगळे असते आणि प्रत्येक संबंधित कार्याचे महत्त्व त्या रचनेनुसार वेगवेगळे असते मग या रचनेमध्ये क्रमाने आणि सातत्य पद्धतीने प्रत्येक कार्याचे मुद्दे आणि संस्थेची परिस्थिती विचारात घेतली जाते आता एखाद्या विशिष्ट कार्य यामध्ये विशिष्ट मुद्दे आहेत तर म्हणून अतिशय महत्वाचे होते की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कार्याच्या जागी विषयी बोलत असतो तेव्हा अशा कार्याची जागा ज्याविषयी आपण काळजी घेतली पाहिजे कारण यामुळे त्या कार्याचे महत्त्व वाढत असते आणि त्या कार्यावर संबंधित असलेले बाकी पातळ यांचे कार्य सुद्धा अवलंबून असते आपण फक्त एका परिस्थितीचा विचार करू शकत नाही एक कार्य दुसऱ्या पातळीवरील कार्यासाठी उपयोगाचे असते म्हणून अशा विशिष्ट कार्याचे महत्त्व संस्थेमध्ये वाढत असते जसे की मी नमूद केल्याप्रमाणे उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा सेवा क्षेत्रांमध्ये किंवा हॉटेल व्यवसायांमध्ये किंवा औषध निर्माण कंपनीमध्ये वैज्ञानिकांचे कार्य खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात आता कार्याचे मूल्यमापन हे एक खूप महत्त्वाचे साधन ठरत असते याच यावरूनच व्यक्ती विषयाची निर्णय घेतले जातात बाजारातील निर्णय घेतले जातात आता तुम्ही एखादा कार्य बघत असाल आणि तुम्हाला या कार्यामध्ये असे आढळून येईल की जेव्हा आपण एखाद्या कार्याविषयी बोलत असतो मग ते कोणते कार्य असू देत तर हे एकमेकांशी कसे संबंधित आहे या कार्याचा बाजाराशी काय संबंध असते हे कार्य एखाद्या व्यक्तीशी कसे संबंधित असेल हे संबंध अतिशय महत्त्वाचे ठरत असतात मग यामध्ये व्यक्ती बाजार कामाचे स्वरूप हे महत्त्वाचे असतात यामधील संबंध यावरून कार्याच्या मूल्यांकनाची कृती ठरत असते आणि असेमूल्यांकन अतिशय सुदृढ बनत असत कार्याचे मूल्यमापन आपल्याला क्रम ठरवून देत असत अशा कार्याची नियम ठरवून देत असतात म्हणजे त्या कार्यावर कोणती कार्य अवलंबून आहेत बाजारांमधील कोणत्या गोष्टी अवलंबून याचा निर्णय होतो मग व्यक्तीच्या बाजाराच्या आधारावर त्या कार्याचा क्रम ठरवण्यात येतो आणि यावरून त्या कार्याकडे बघितले जाते अशा कार्याची तुलनात्मक किंमत केली जाते आणि या किमतीवरून हे कार्य पूर्ण करण्यासाठी किती मंजुरी देता येईल हे ठरविण्यात येते म्हणजेच जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम आपण आयोजित करत असतो किंवा त्याची रचना करीत असतो त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये कार्याचे स्वरूप जाणून घेणे महत्त्वाचे असते इथे कोणते कार्य करणे अपेक्षित आहे आहे आणि या कार्यासाठी किती मजुरी योग्य असेल हे अतिशय महत्त्वाचे ठरते जेव्हा आपण जास्त किमतीच्या कार्याविषयी बोलत असतो त्यावेळेस अशा कार्यासाठी प्रशिक्षण दिले जाते ते ही खूप महत्त्वाची असते मला इथे एक उदाहरण द्यायला आवडेल हे एक श्रीराम समूहामध्ये साधे उदाहरण आहे आहे जेव्हा मी श्रीराम समूहामध्ये कार्यरत होतो ही एक शेतीवर आधारित तांत्रिक उद्योग आहे श्री राम शेती तंत्र उद्योग यामध्ये एक असा कर्मचारी असतो जो बॉयलरची देखभाल करतो अशा उद्योगांमध्ये अशा कर्मचाऱ्यांचे महत्व खूप असते आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये अशा स्वरूपाचे काम गरजेचे असते मग सगळे कामगारांमध्ये अशी कर्मचारी खूप तरबेज असावे लागतात आणि अशा कर्मचाऱ्यांना सुयोग्य मंजुरी देणे गरजेचे असते तरच असे कर्मचारी अशा ठिकाणी काम करून टिकू शकतात आता बाकीचे कर्मचारी जे इतर ठिकाणी काम करत असतात मग अशा उद्योगांमध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण खूप महत्त्वाचे बनत असते अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते इथे असे काही तांत्रिक स्वरूपाचे कार्य असतात याचे प्रशिक्षण त्यांना देणे आवश्यक असते जसे की यंत्र चालकाला प्रशिक्षण देण्याची गरज असते जे मदतनीस असतात त्यांना प्रशिक्षणाची गरज असते हे सगळे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे असते आणि यामध्ये कार्याचे मूल्यमापन करणे गरजेचे असते कार्याचे मूल्यमापन कार्याच्या मूल्यमापन यामध्ये कार्याच्या अवलोकनाचा समावेश करावा एखाद्या कार्याविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती गोळा करणे यालाच आपण कार्याचे अवलोकन असे म्हणतो आता तुम्ही पाहत असाल की प्रत्येक संस्थेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे की मनुष्यबळ माहिती पुस्तिका खूप योग्य पद्धतीने तयार केलेली असते यामध्ये प्रत्येक कार्याचे विवरण समाविष्ट असते कोणते कार्य कसे करावे त्याचे स्वरूप काय असेल ती नियमित असेल की तात्पुरत्या स्वरूपाचे असेल की वर्षातून एकदा हे कार्य असेल अशा प्रकारचे सर्व कार्य या माहिती पुस्तिकेचे मध्ये समाविष्ट केलेली असतात यालाच कार्याचे अवलोकन असे म्हणतात कारण व्यक्तीला कार्याच्या स्वरूपानुसार खूप खूप कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम काम करायचे असते यावेळेस असे अवलोकन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते तर अशा प्रकारांमध्ये हे अतिशय महत्त्वाचे होते की एखाद्या कार्याची माहिती अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करून त्या कार्याचा विचार करण्यात यावा आता या मुद्द्याच्या शेवटी एखाद्या कार्याची किंमत निश्चित करणे एखादा व्यक्ती त्या संस्थेमध्ये पुढे जाऊन काम करत असेल किंवा नसेल तरीसुद्धा संस्थेच्या रचनेनुसार एखादे कार्य किती मौल्यवान आहे याचा विचार करायला हवा तर मध्यम व्यवस्थापक ही पातळीमध्ये कनिष्ठ व्यवस्थापकीय पातळीमध्ये ज्यामध्ये व्यक्ती काम करत असतात इथे अशा करण्याची खूप खूप किंमत असते खूप वेळा असे सांगण्यात येते की एखाद्या कार्यालयातील वैयक्तिक सहायक हा एखाद्या ऑफिसर पेक्षाही महत्त्वाचा असू शकतो तर याचा असा अर्थ होतो की एखाद्या कार्याची काय किंमत आहे आणि त्यानुसार एखाद्याला असं कार्य हाताळणे गरजेचे असतं आणि प्रत्येक ठिकाणी ते कार्यक्षम पद्धतीने आकारण्यात यावा मग सगळ कार्यामध्ये समान किंमत चुकवावी लागते का या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण समान रोजगार याविषयी बोलत असतो बरोबर यामध्ये कनिष्ठ मध्यम आणि उच्च अशा स्वरूपाचे कार्य असू शकतात आणि कार्याच्या स्वरूपानुसार त्याचे वेतन ठरवण्यात येते याचबरोबर या वेतनामध्ये कामगिरी आणि वेतन यांचा संबंध जोडण्यात येतो जेव्हा आपण समानतेविषयी बोलतो तेव्हा नैसर्गिक रित्या जे चांगली कामगिरी करतात त्यांना चांगले वेतन असते मध्यम कामगिरी करण्यासाठी मध्यम वेतन असते णि कनिष्ठ कामगिरी करणार्यांसाठी कनिष्ठ वेतन असते तर म्हणून अशा घटनांमध्ये अशा मुद्द्यावर तुम्हाला असे आढळून येईल की वेतनामध्ये समानता असणे गरजेचे आहे कोणत्याही कार्याला कमी वेतन दिलेले नसावे किंवा कोणत्याही कार्याला गरजेपेक्षा जास्त वेतन दिले नसावे तर अशा विशिष्ट समितीमध्ये कार्याच्या मूल्यमापन मध्येच वेतनाच्या समतेचा आणि कार्याचा विचार करण्यात यावा जेव्हापण कामगिरी आणि वेतन यांच्या संबंधाविषयी बोलत असतो तेव्हा आपण समता या विषयी बोलत असतो यासाठी कोणते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत आणि इथे प्रशिक्षणाच्या गरजेचे मूल्यांकन करण्यात येते येथे कार्याची किंमत बघून कामगिरीची पातळी बघून निर्णय घ्यावा लागतो जेव्हा आपण एखाद्या कार्याच्या कामगिरीच्या पातळी विषयी बोलत असतो तेव्हा त्या कार्याची किंमत काय आहे हेसुद्धा पाहत असतो आणि अशा घटनेमध्ये अतिशय महत्त्वाचे असते की आपण प्रशिक्षणाच्या गरजा ओळखल्या पाहिजेत मूल्यांकन काय असेल प्रशिक्षणाच्या गरजांचे मूल्यांकन काय असेल हे आपण पाहू शकतो कार्याचे मूल्यमापन हे कामगिरीच्या मूल्यांकन यापेक्षा वेगळे असते या गोष्टी आपण समजून घेणे गरजेचे आहे जेव्हा आपण कार्याच्या मूल्यमापन विषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला कामगिरीच्या मूल्यांकन विषयी सुद्धा काही गोष्टी आढळून येतात जेव्हा आपण कामगिरीच्या मूल्यांकन विषयी बोलत असतो तर हे एखाद्या वैयक्तिक व्यक्तीसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी लागू होते एखाद्या कर्मचाऱ्यांचे त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते परंतु आपण एखाद्या कार्याविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला त्या कार्याचे मूल्यमापन करावे लागते तर असे हे कामगिरीचे मूल्यमापन कर्मचाऱ्यांसाठी असते एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी असते आणि कार्याचे मूल्यमापन हे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी असते म्हणून असे म्हटले जाते की कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एखाद्या कार्याला मोजणे आणि कामगिरीचे मूल्यमापन म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला मोजणे तर हा आहे कार्याचे मूल्यमापन आणि कामगिरीचे मूल्यमापन यांच्यामधील मूळ फरक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी आपण एखाद्या कर्मचाऱ्यांचा कामगिरीचा आढावा घेत असतो म्हणजे त्याने केलेली कामगिरी समाधानकारक आहे की नाही मग सांगितलेले काम पूर्ण केले आहे की नाही यावरून कामगारांचे त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते परंतु जेव्हा आपण कार्याच्या मूल्यमापन विषय बोलत असतो तेव्हा आपण कुठल्या एका व्यक्तीच्या कामगिरीविषयी विचार करत नाही नाही तिथे आपण सांगतो त्या कार्याचे मूल्य समजून घेतो कार्याचे मूल्यमापन आणि कामगिरीचे मूल्यमापन याच्यामध्ये मूळ फरक म्हणजे कामगिरीचे मूल्यमापन म्हणजे एखाद्या कामगाराच्या कर्तव्याचे सुयोग्य पद्धतीने केलेले वर्णन म्हणजे त्याने कोणते काम करावे त्यासंबंधी त्याची ताकद काय आहेत आणि त्याची कमतरता काय आहे मग असे बरे वाईट मुद्दे एकत्र करून कर्मचारी एखाद्या विशिष्ट कार्य पार पाडत असतो आणि या सर्व अवलोकन आला आपण कामगिरीचे मूल्यमापन असे म्हणतो यामध्ये विशेषता आपण कामगाराचे चांगले आणि खराब मुद्दे यांचे अवलोकन करत असतो परंतु जेव्हा आपण एखाद्या कार्याचे चांगले आणि खराब मुद्दे विचारात घेत असतो तेव्हा आपण खाण्याच्या मूल्यमापन विषयी बोलत असतो यामध्ये ते कार्य कसे केले जावे म्हणून आपण येथे खूप काळजी घेणे गरजेचे आहे जेव्हा आपण कार्याचे मूल्यमापन विषय बोलत असतो कार्याचे मूल्यमापन ही एक पद्धती आहे जे प्रशिक्षणाचे गरज याचे मूल्यांकन ओळखण्यासाठी वापरली जाते आणि मला पण त्या कार्याचे महत्व समजून घेत असतो जेव्हा आपण प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करत असतो तेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कार्याचे चांगले मुद्दे आणि कमतरता विचारात घेणे गरजेचे आहे अशा मूल्यांकनासाठी कार्याची माहिती असणे आवश्यक आहे यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती गरजेची आहे तर अशा कार्याची माहिती कार्याच्या अवलोकान मधून समोर येत असते कार्याचे वर्णन कार्याची वैशिष्ट्ये यामधून मिळत असते मूल्यांकन करणार याचे ज्ञान जो व्यक्ती अशा कार्याचे मूल्यमापन करत आहे त्याला किती अनुभव आहे त्याला किती जाणीव आहे त्याला किती माहिती आहे या सर्व गोष्टींवरून मूल्यांकन होत असते भिन्न प्रकारच्या क्षेत्रांमधून आलेल्या व्यक्तींना समान्य ज्ञान असेल असे गरजेचे नाही एखादा व्यक्ती जर विशेषज्ञ असेल तर निश्चितपणे त्याने खूप चांगल्या पद्धतीने कार्याचे मूल्यांकन करावे असे अपेक्षित असते आणि यासाठी इथे वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातील जसे की नोंदवही ठेवण्यात येईल मनुष्यबळ माहितीपुस्तिका असेल मूल्यांकनाचे अहवाल असतील या सगळ्या कागदपत्रांवरून एखाद्या विशिष्ट कार्याची माहिती गोळा करता येऊ शकते जेव्हा आपण अशा विशिष्ट परिस्थितीविषयी बोलत असतो प्रथमतः आपल्याला कार्याचे मूल्यमापन विचारात घ्यावे लागते आणि हेच असतय कंपनीचे मुख्य कारण म्हणजे एखादा कर्मचारी कोणत्या कारणासाठी एखाद्या विशिष्ट कार्य पार पाडत असतो एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या संस्थेसाठी हे कार्य किती महत्त्वाचे आहे आणि किती उपयोगाचे आहे या सगळ्यांची स्पष्टता कार्याच्या मूल्यमापनावर येत असते आता एखाद्या कार्याचे आर्थिक आढावा काय असेल ते पाहू या म्हणजेच एखाद्या कार्यासाठी किती गुंतवणूक अपेक्षित आहे आणि अशा गुंतवणुकी मधून किती परतावा मिळणार आहे एखादे कार्य केल्यानंतर किती परतावा मिळेल एखादे कार्य करण्यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतात एखादे कार्य करण्यासाठी संस्थेला किती पैसे द्यावे लागतात याचे सुद्धा महत्त्व असते कार्याच्या मूल्यमापन यांमधील तिसरा मुद्दा तो म्हणजे रचना संस्थेची रचना येथे एखाद्या कार्याचे महत्त्व ठरवण्यात येते आणि एखादे कार्य किती महत्त्वाचा आहे हे त्याच्या रचनेवरून ठरते पुढचा मुद्दा म्हणजे मालकीहक्क म्हणजे एखादे कार्य कर्मचाऱ्यांमध्ये मालकीहक्क तयार करते का जर कर्मचारी एखादे विशिष्ट कार्य करत असतील तर त्यामध्ये त्यांची माहिती हक्क तयार होत असते तेव्हा निश्चितपणे ते अशा कार्यासाठी खूप महत्त्व देत असतात जेव्हा एखाद्या कार्यामध्ये मालकीहक्क तयार होत नसतो तेव्हा अशा कार्याला कर्मचारी खूप महत्व देत नसतात जसे की मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे संस्थेची संस्कृती आणि क्षेत्र हीसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावतात जेव्हा आपण उत्पादन क्षेत्राविषयी बोलत असतो इथे एखादे उत्पादन तयार होत असते तेव्हा अशा प्रक्रियेला खूप महत्त्व येत असते ग्राहक वस्तूंच्या संदर्भात बोलायचे झाले तर इथे विपणन आणि विक्री च्या कार्यासाठी जास्त महत्व ते असते उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप तेजीचे वातावरण होतं तेव्हा निश्चितपणे या क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्य उच्च पातळीवर ती मूल्यमापन केले जायचे जेव्हा आपण औषधनिर्माण क्षेत्राविषयी बोलत असतो तेव्हा या क्षेत्रामध्ये संशोधन हे खूप महत्त्वाचे ठरत असते जेव्हा आपण शैक्षणिक क्षेत्राविषयी बोलत असतो तेव्हा शिक्षकांची कार्य इथे खूप जास्त महत्त्वाची समजली जातात अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या कार्याचे महत्त्व आहे यानुसार कार्याचे मूल्यमापन केले जाते यामध्ये क्षेत्राची गुणवैशिष्ट्ये विचारात घेतली जातात जसे की मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे औषध निर्माण असतील उत्पादन क्षेत्र असतील हॉटेल व्यवसायातील दवाखाने शैक्षणिक संस्था असे वेगवेगळे क्षेत्र असतात आणि प्रत्येक क्षेत्राच्या वेगवेगळ्या परिस्थिती असतात नव्या परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कार्याचे वेगवेगळे महत्त्व असते जेव्हा आपण कार्याविषयी बोलत असतो तेव्हा इथे दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायचे असतात त्या म्हणजे संस्थेचा हेतू आणि कार्याचा हेतू या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे असतात जेव्हा आपण कार्याच्या विविध पैलूंविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की काही कार्यासाठी कौशल्याची आवश्यकता लागत नाही तर काही कार्यासाठी कार्यकारी कौशल्यांची गरज असते परंतु शैक्षणिक पात्रतेची गरज नसते तर अशी काही कार्ये असतात जिथे जास्तीत जास्त कौशल्य लागत असतात त्याच बरोबर शैक्षणिक पात्रता सुद्धा गरजेचे असते तर अशा पद्धतीने प्रत्येक कार्यासाठी वेगळी गरज असते आणि जर एखादा कार्य खूप महत्त्वाचा असेल तर खूप जबाबदार इच्छा असेल तर आपण व्यवस्थापकीय पातळीचा विचार करता आपल्याला व्यवस्थापकीय जागा एक जबाबदार व्यक्तीने घेणे गरजेचे असते मग अशा व्यक्ती जर जबाबदारी घेत नसेल तर होणाऱ्या परिणामांची काळजी घेणार नसेल तर अशी व्यक्ती या जागेसाठी योग्य नाही ही काही कार्य अशी असतात जे संबंधित असतात आणि दुसऱ्या कार्याची जोडलेली असतात जेव्हा मागील काम पूर्ण होत असते त्यावर अवलंबून पुढील कार्य असते तर अशा प्रकारे एखाद्या कार्याची सगळे पैलू विचारात घेऊन त्या कार्याचे मूल्य करण्यात येते जर एखादं कार्य असेल तर जेव्हा आपण त्याच्या जबाबदार याविषयी बोलत असतो तेव्हा असं कार्य सगळ्या बाजूंनी सक्षमपणे आधार दिलेला असावा ते कार्य या विभागावर अवलंबून आहे अशा विभागाचा आधार असणे गरजेचे आहे ज्या व्यक्ती त्या कार्यामध्ये सहभागी आहेत त्या व्यक्तींना आधार देणे गरजेचे आहे जसे की एखाद्या तांत्रिक कार्यामध्ये यंत्राच्या साह्याने करण्यात येणाऱ्या कार्यामध्ये अशा कार्याला यंत्राचा आधार असणे गरजेचे असते अशा पद्धतीने एखाद्या कार्याचे सगळे पैलू विचारात घ्यावे लागतात आणि हे सगळे विचार करूनच त्या कार्याची जबाबदारी ठरवण्यात येते आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे कार्याचे स्वरूप आणि मालकी हक्क हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात जेव्हा एखादे कार्य एखाद्या परिस्थितीला आपण जोडत असतो त्यावेळेस त्याच्यासाठी असणाऱ्या जबाबदाऱ्या किती मालकीहक्क तयार करत असतात म्हणून जेव्हा आपण एखाद्या कार्याचे मूल्यमापन करत असतो जेव्हा आपण एखाद्या कार्यासाठी प्रशिक्षक असतो त्यावेळेस प्रशिक्षकाने त्या कार्याची कोणती विशिष्ट बाजू पाहणे गरजेचे आहे तर त्याने अशा कार्याची जबाबदारी ची बाजू पहावी म्हणजे असे कार्य पार पाडण्यासाठी कोणत्या प्रकारची व्यक्ती अशी जबाबदारी घेऊ शकते मग त्याला कोणत्या अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात याव्यात आणि ह्या म्हणून कोणते कार्य पार पाडण्यात येईल याचे अवलोकन करावे जर एखाद्या कार्यासाठी अधिकार आणि जबाबदारी यात जास्त असतील तर निश्चितपणे येथे मालकीहक्क तयार होतो जिथे जबाबदाऱ्या कमी असतात तिची मालकी हक्काची जाणीव सुद्धा कमी असते म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आहे की जबाबदारी आणि मालकी हक्क यांच्यामधील नातेसंबंध तयार करावेत पुढे आहे कौशल्य ज्ञान अनुभव हे सगळे एखादा कार्य करण्यासाठी गरजेचे असतात एखाद्या विशिष्ट कार्यासाठी कोणत्या प्रकारचे कौशल्य गरजेचे आहेत ज्ञान गरजेचे आहे कोणता अनुभव गरजेचा आहे हे ओळखले जावे जर एखाद्या कार्यासाठी खूप विशिष्ट आणि उच्च पातळीची कौशल्य गरजेचे असतील तर निश्चितपणे अशा कार्यासाठी खूप उच्च पातळीचे मूल्यमापन करण्यात यावे जेव्हा आपण ज्ञानाच्या पातळी विषयी बोलत असतो तेव्हा हा अगोदरच्या मॉडेल मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्ञानाची पहिली पातळी दुसरी पातळी तिसरी पातळी चौथी पातळी आणि पाचवी पातळी असे प्रकार आहेत जर पाचव्या पातळीचे ज्ञान गरजेचे असेल तर असे कार्य खूप उच्च पातळीवर मूल्यांकन करण्यात यावे अनुभव एखाद्या कार्यासाठी जास्त अनुभव गरजेचा असेल तर तिकडे नेतृत्व करण्याची संधी असते जास्त अनुभव म्हणजे कार्याच्या मूल्यमापन आम मध्ये जास्त वजन तयार होते जास्त महत्त्व तयार होते होय या कार्यासाठी कमीतकमी एवढा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि म्हणून हे कार्य जास्तीत जास्त जबाबदारीचे बनते मग जास्त जबाबदारी असते म्हणजे जास्त आणि घर सुद्धा असतात आता या ठिकाणी काही आव्हाने सुद्धा असतात प्रत्येक कार्य हे काही आव्हानांची निगडित असते आणि अशी आव्हाने वातावरणातून येत असतात आणि जर अशी आव्हाने वातावरणातून येत असतील तर काही सामाजिक कारणांमुळे किंवा काही कायदेशीर कारणामुळे काही तांत्रिक कारणामुळे अशी आव्हाने देत असतात मग अशा वेळेस असे कार्य हाताळण्यासाठी जास्तीत जास्त आव्हानेयेणे अपेक्षित असतात आणि ही आव्हाने अनपेक्षित असतात यासाठी तयारी झालेली नसते आणि मग अशी आव्हाने हाताळण्यासाठी खूपच चपाती चे कार्याचे मूल्यमापन करावे लागते आणि अशा कार्याला जास्त महत्त्व प्राप्त होते आता आपण कार्याच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेविषयी बोलूयात कार्याच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेविषयी बोलायचे म्हणजे कर्मचाऱ्यांकडून अशा कार्यासाठी स्विकृती घेणे येथे कामगार संघटना खूप महत्त्वाची ठरत असते एखाद्या विशिष्ट प्रकारचे कार्य जर कामगारांनी स्वीकारले तर सगळी कामगार संघटना त्याला स्वीकारत असते कामगारांनी असे विशिष्ट कार्याचा स्वीकारले तर त्या कामाचं कौतुक केलं जातं आणि निश्चितपणे अशा कामासाठी कार्याचे मूल्यांकनाची समिती स्थापित करण्यात येते आता या कार्याच्या मूल्यमापन समितीचा कार्यभार म्हणजे त्या कार्याची वर्गीकरण करणे त्याला योग्य ठिकाणी ठेवू नये आणि या सगळ्यांच्या सारांश घेऊन त्या कार्याचे मूल्यमापन करणे तर म्हणून आपल्याला अशा समिती विषयी बोलायचे असते तेव्हा त्यांचे ज्ञान कौशल्य अनुभव जबाबदारी हे अतिशय महत्त्वाचे ठरत असतात आणि जेव्हा पण ज्ञान कौशल्य जबाबदारी अनुभव याविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला या संबंधित असणाऱ्या आव्हानांचा सुद्धा विचार करावा लागतो आणि मग इथे खूप महत्त्वाचे ठरते ते म्हणजे या कार्याची मूल्यमापन कसे केले आता या अवलोकनाच्या आधारे कार्याचे वर्णन तयार केले जाते जसे की मी नमूद केल्याप्रमाणे कार्याचे अवलोकन आणि कार्याचे वर्णन तयार होत असते म्हणून कार्याचे वर्णन विचारात घेणे गरजेचे असते या कार्याच्या वर्णना मध्ये कार्य करण्यासाठी कोणत्या पद्धती निवडायच्या हे ठरवण्यात येते यामध्ये कार्याच्या वर्णनानुसार कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती प्रक्रिया निवडावी हे सुद्धा ठरवण्यात येते म्हणजे या साठी कोणती पद्धत वापरावी या विषय आपण पुढे बोलणार आहोत कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात याची आपण चर्चा करणार आहोत कार्याचे मूल्यमापन पद्धती विषय आपण बोलणार आहोत त्याबरोबर आपण प्रथम कार्याची वर्गीकरण करून घ्यावे जसे की हे कार्य उच्च पातळीचे आहे किंवा कौशल्य असणाऱ्याआहे का निम कौशल्याच्या आहे याला कौशल्य लागणार नाहीत का या कार्याला अभियंता गरजेचा आहे का या कार्यासाठी व्यवसायिक माणसाची गरज आहे का किंवा हे कार्य अभियंता आणि व्यावसायिक स्वरूपाचे आहे का का मग हे कार्य व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक आहे का अशा पद्धतीने आर्यांचे वर्गीकरण केले जाते त्यानंतर या वर्गीकरणानुसार कार्यक्रमाची रचना ठरविण्यात येते आणि या कार्यक्रमाच्या रचनेवर आधारित याची प्रक्रिया या ठरवले जाते अशा प्रकारे एखाद्या कार्याच्या मूल्यमापनाची प्रक्रिया ठरत असते आता इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल बल्लारपूर उद्योगांमध्ये कार्याचे मूल्यमापन होते या उदाहरणांमध्ये बल्लारपूर उद्योगांमध्ये एखाद्या कार्याची तुलना कशी केली जाते आणि त्याचं महत्त्व कसं ओळखले जातात याचं सादरीकरण दिसेल तुम्हाला आठवण येते की अशा ठिकाणी खूप सारी कार्यरत असतात आणि प्रत्येक कार्याचे एक विशेष महत्त्व असतं आणि प्रत्येक कार्य हे पार पाडावे लागते मग ते कोणत्या का पातळीचे असू देत मग ते कौशल्य मुक्त असू देत किंवा नसु देत किंवा ते संस्थेच्या कोणत्याही पातळीवर कार्य असू देत अशा कार्याचे महत्त्व वाढत असते कारण ते कार्य दुसऱ्या महत्त्वाच्या कार्यशी निगडित असते या उद्योग समूह मध्ये त्यांनी काय केले की एक तक्ता तयार केला या तक्त्यानुसार ज्या कार्याची खूप जास्त महत्त्व आहे अशा कार्याची नोंदणी केली आणि जेव्हा जेव्हा ते संस्थेची रचना पाहत जायचे तेव्हा प्रत्येक रचनेमध्ये प्रत्येक थरावर कोणती कार्य महत्त्वाचे आहेत याची नोंदणी करून घेतली आणि त्या कार्यासाठी एक सक्षम अधिकारी नियोजित करायचे ठरवले व त्या अधिकाऱ्याला काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि अशा पद्धतीने त्या संस्थेची रचना तयार झाली आणि मग प्रत्येक पातळीवर अधिकार आणि जबाबदाऱ्या नियोजित करून दिल्या आणि जर अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या असतील तर अशा प्रकारचे कार्य निश्चितपणे दीर्घकालीन नियोजित कार्य करते मग तुम्हाला इथे अशी आठवण येईल की काही व्यक्ती फक्त अशा कार्यासाठी इच्छुक असतात जिथे त्यांना त्यांचं दीर्घकालीन भवितव्य दिसत असतं येथे तुम्हाला मुख्य फरक दिसून येईल तो म्हणजे एखादं काम कर्तव्य एखादं काम म्हणजे सांगितलेली जबाबदारी पार पाडणे भविष्यातील समृद्धीची संधी दिसत नसते मग कर्मचाऱ्याला जास्त आवड निर्माण होत नाही जास्त समाधान वाटत नाही आणि संस्था सांगते म्हणून तो काम करत असतो आणि यावेळेस असे कर्मचारी फक्त काम करणे या पलीकडे जास्त लक्ष देत नाही ते असे समजतात की मला एवढे मिळते त्या बदल्यात मी एवढेच काम देऊ शकतो यापलीकडे मी जास्त काम करू शकत नाही कारण त्यांना इथे भविष्य दिसत नसते परंतु जेव्हा आपण कार्याचे मूल्यमापन प्रक्रियेविषयी बोलत असतो तेव्हा काही विशिष्ट उद्योग समूह दीर्घकालीन व्यवसायाच्या संधी च्या नियोजनाविषयी बोलत असतात एवढेच नव्हे तर सद्यस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा मनुष्यबळ विभाग एखादी गोष्ट जर नियोजन करत असतो तर ते कर्मचाऱ्यांच्या आवक जावक याविषयी विचार करत असतो आजकालची तरुण पिढी एका ठिकाणी जास्त काळ टिकवून ठेवणे मोठे आव्हान असते आणि मग कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ टिकून ठेवणे हे कार्याचे मूल्यमापन मध्ये विचारात घ्यावे तर व्यवसायाचे नियोजन दीर्घकाळाच्या असेल तर निश्चितपणे खूप लोकांना असे कार्य आकर्षित करत असते त्यांना कामाच्या ठिकाणी गुंतवून ठेवू शकते यामुळे संस्थेचा फायदा होऊ शकतो एखाद्या व्यक्तीला जर कामाच्या ठिकाणी आणि दीर्घकालीन संधी दिसत असेल तर ते या ठिकाणी त्यांचे स्वतःचे भवितव्य पाहत असतात आणि यामधून कर्मचारी आणि संस्था दोघांसाठी दीर्घकालीन नियोजन तयार होत असते बक्षीस प्रणालीचे सुद्धा महत्व खूप आहे जर वास्तविक बक्षीस कनाली असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा संस्थेसाठी सुद्धा होतो आजकाल खूप उद्योग समूह हे प्रयत्न करत असतात की जसे की बल्लारपूर उद्योग समूहांमध्ये त्यांनी काही विशिष्ट कार्य ओळखली होती दीर्घकालीन नियोजन असलेली कार्य समाविष्ट होती मग या कार्यासाठी त्यांना काही विशिष्ट कामगारांची गरज होती मग असे कार्य करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी हे काम सोडून जाऊ नये यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या कर्मचाऱ्यांनी अशा कामाला टिकून राहण्यासाठी त्यांनी दीर्घकालीन नियोजन केले होते याचा परिणाम म्हणजे एखादी व्यक्ती जर दीर्घकालीन काम करत असेल तर अशा व्यक्तीसाठी बक्षीस प्रणाली असणे गरजेचे असते आणि जर बक्षीस म्हणाली असेल तर कर्मचारी टिकून राहतील आणि त्यांच्या कामगिरीमध्ये सुद्धा सुधारणा होईल ते खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे मनुष्यबळाच्या काही अधिकाऱ्यांनी असे ओळखले की जर तुम्हाला एखादे कार्य समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला त्या कार्याचा हेतू समजून घेणे गरजेचे आहे तर म्हणून अशा घटनेमध्ये हे अतिशय महत्त्वाचे होते की जर तुम्हाला एखादा कार्य समजून घ्यायचा असेल ते कार्य कोणत्या पातळीवर ती आहे हे समजून घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला त्या कार्यासाठी आवश्यक असणारे अधिकार समजून घेणे गरजेचे आहे हे तिथल्या जबाबदाऱ्या समजून घेणे गरजेचे आहे आहे त्या कार्यास सोबत असणाऱ्या मालकी हक्काची जाणीव तुम्हाला असणे गरजेचे आहे आहे आणि ते कार्य संस्थेसाठी किती महत्त्वाचे आहे हे समजणे गरजेचे आहे तर या सगळ्यासाठी कार्याचे मूल्यमापन करणे हा एक हे सगळे समजून घेण्याचा यशाचा मार्ग आहे आणि मग तुम्हाला एखाद्या कार्याचा कल समजेल यानुसार तुम्ही तक्ता तयार करून कार्याचे मूल्यमापन करणार हे सगळे हाय समूहाने राबवले आहे आणि या विशिष्ट संस्थेमध्ये कार्याच्या मूल्यमापनासाठी त्यांनी एक विशिष्ट तक्ता तयार केला आणि या तक्त्यामध्ये त्यांनी कार्याची विभागणी केली त्या कार्याला प्रतवारी केली म्हणजेच कोणते कार्य कोणत्या पातळीवर आहे या प्रतवारीनुसार त्यांनी कामाच्या स्वरूपाचे महत्त्व ठरवले आणि या महत्त्वानुसार त्याला बक्षीस प्रणाली जोडली बल्लारपूर उद्योगसमुहा मध्ये तेराशे पेक्षा जास्त व्यवस्थापकीय कार्य आहेत अशा ठिकाणी खूप जास्त प्रकारचे कार्य असतील तर निश्चितपणे हे महत्त्वाचे ठरते की या सर्व कार्याची आपण विभागणी कशी करतो आणि प्रत्येक विभागानुसार याला बक्षीस प्रणाली कसे जोडत असतो प्रत्येक कार्यासाठी लागणारे ज्ञान कौशल्य मालकीहक्क याचे मूल्यमापन आपण कसे करतो आणि या सगळ्यासाठी कार्याचे मूल्यमापन हा एकच उत्तम मार्ग आहे आहे तर अशा पद्धतीने प्रशिक्षणाच्या गरजेचे अवलोकन मदतीचे ठरत असते जेव्हा आपण कार्याला त्याच्या स्वरूपानुसार वर्गीकृत करत असतो त्याला समजून घेत असतो ते कार्य कोणत्या बातमीसाठी महत्त्वाचे आहे हे समजत असतो अशा कार्याला कोणते ज्ञान कौशल्ये आणि दृष्टिकोन गरजेचा आहे हे पाहत असतो एखाद्या कार्याशी संबंधित मालकीहक्क कोणता गरजेचा आहे हे पाहत असतो कारण मालकीहक्क शिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही आणि या सगळ्या वरून ज्ञान तयार होते कौशल्य तयार होते आणि या मधूनच एखाद्या कार्याचे हस्तांतरण होत असते किंवा एखाद्या कार्यामध्ये मालकीहक्क तयार होत असतो आणि एवढं करून सुद्धा काही अडचणी येत असतील तर यासाठी गरजेचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे ठरते मग या गरजेच्या मूल्यांकन यामध्ये काय असू शकते तर पहिले म्हणजे एखाद्या कार्यापासून काय अपेक्षित आहे हे ठरवावे आहे अपेक्षा वरून कार्याचे मूल्यमापन करण्यात यावे कामगिरीचे मूल्यमापन करण्यात यावे मग यासाठी कोणते मोजमाप असावे कोणते ज्ञान कौशल्य गरजेचे आहे अशा प्रकारे एखाद्या कार्याचे विविध पैलू समजून घ्यावे मग या कार्यासाठी येणारी आव्हाने सुद्धा समजून घ्यावेत मग या कार्य पासून तयार होणाऱ्या मालकी हक्कांची सुद्धा जाणीव करून घ्यावी आणि अशा पद्धतीने जर आपण एखाद्या कार्याचे मूल्यमापन केले तर निश्चितपणे आपण एका उच्च पातळीवर ती कार्याची कामगिरी पोहोचू शकतो आणि ठरवून दिलेले मोजमाप आपण गाठू शकतो आणि ठरवून दिलेल्या कामगिरीपेक्षा जर कमी कामगिरी होत असेल तर निश्चितपणे अशी कमतरता आपण प्रशिक्षण कार्यक्रमांमधून भरून काढू शकतो यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत यालाच आपण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या गरजांचे अवलोकन असे म्हणत असतो उदाहरणार्थ एखाद्या कार्याचे मूल्यांकन करतात जसे की महत्त्वाचे नसणारे सर्व कार्य कमी करणे जसे की 200 कार्य जे महत्वाचे नाहीत अशांना कमी करणे जनरल इलेक्ट्रिक कंपनी मध्ये महत्त्वाची असणारी सर्व कार्य कमी करून टाकली कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की जेवढे कमीत कमी कार्य असते तेवढे चांगला विनाकारण कार्य करत बसण्या मध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन पद्धती स्वीकारले जातात आणि यामुळे खूप सारे अशी कार्य असतात ज्यांची आता गरज नसते मग कशी कार्य नक्कीच कमी केले जातात तर या कार्याचे महत्व आता नसते ज्या कार्यांचे आवश्यकता नसते अशा कार्यासाठी प्रशिक्षण देण्यात काही मुद्दा नसतो म्हणून कार्याचे अवलोकन असे करावे ज्यामध्ये महत्त्वाचें नसणारे 200 कार्य कमी करावी मग बल्लारपूर उद्योग समूह असेल किंवा जनरल इलेक्ट्रिक उद्योग समूह असेल त्यांनी अशी कमी महत्वाची किंवा गरज नसणारे कार्य कमी करून त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवला तीन घटकावर आधारित ही प्रक्रिया होती यामध्ये नवीन माहिती तंत्रज्ञान अडचण सोडवण्याचे मार्ग जबाबदारी या घटकांवर एखाद्या कार्याचे महत्त्व ठरवलं गेलं तर म्हणून एखादं कार्य कसा पूर्ण करावा त्या कार्यासाठी कोणती माहिती गरजेचे आहे हे कोणत्या अडचणी सोडवता येतील कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर ती काय उपाय असेल महत्त्वाचे म्हणजे त्या कार्यासाठी असणारी जबाबदारी म्हणजेच तो व्यक्ती जबाबदार आहे का तो त्या कार्याच्या कामगिरीची जबाबदारी घेत आहे एका महिला जबाबदारी जर उच्च पातळीचे असेल तर ते कार्य महत्त्वाचे असे समजले जाते आणि जर त्या कार्यामध्ये जबाबदारी घेणारी व्यक्ती नसतील तर येणाऱ्या अडचणी ला मार्ग काढणारे नसतील तर या ठिकाणी काही प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले जाते तर उदाहरणार्थ अडचणी सोडवण्यासाठी घटनांच्या अभ्यासक्रमांचा उपयोग केला जाऊ शकतो घटनांच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची पद्धत अडचणीवर ती मार्ग काढण्यासाठी मदतीची ठरू शकते व्यक्तीच्या जबाबदारी देण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर अशी जबाबदारी म्हातारी जाऊ शकते यासाठी काही व्यवसाय खेळांचे नियोजन केले जाऊ शकते आणि या व्यवसाय खेळांमधून त्यांना जबाबदारीची जाणीव केली जाऊ शकते आणि अशा खेळांचे प्रात्यक्षिक मधून कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव विकसित केली जाऊ शकते ते तर एखाद्या कार्याच्या ते विषय जर आपण आपलं करायचे ठरवले तर त्यानुसार अशा कार्याला योग्य ती बक्षिस प्रणाली सुद्धा जोडली जावी जसे की सर्व कार्यासाठी योग्य ती बक्षिस प्रणाली असावी ज्यामध्ये काही कार्यांमध्ये अडचणी सोडवण्याचा विशेष महत्त्व असतेयामध्ये एखादं कार्य करण्यासाठी तो व्यक्ती जर तिथल्या गरजा पूर्ण करीत नसेल तर त्याला तसे प्रशिक्षण देण्यात यावे तिथे असणारी जबाबदारी हाताळण्यासाठी जाणीव करण्यासाठी कार्याची जटिल का समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे आणि अशा पद्धतीने कार्याची त्याच्या जागेनुसार त्याचे महत्त्व समजून घ्यावे आणि या महत्त्वअनुसार जबाबदारीची जाणीव करून द्यावी तर म्हणून बल्लारपूर उद्योगसमुहा मधील मूल्यांकन विषयी बोलायचे झाले तर कार्याच्या मूल्यांकनासाठी त्यांनी अशी काही विशिष्ट मापदंड ठरवले होते उदाहरणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी जर 42 24 गुण मिळत असतील तर तिथे असणारे एकदम कनिष्ठ व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी एकशे पंधरा गुण मिळवत होते हे गुण जबाबदारीसाठी अडचणी सोडवण्यासाठी आणि माहितीसाठी होते मग प्रत्येक व्यक्ती हे गुण मिळते की नाही हे पाहून त्यांचे मूल्यमापन केले जायचे मुख्य कार्यकारी अधिकारी 42 24 गुण मिळवत असतील तर कोणत्या कोण आहेत ते त्यांना मिळत नाहीत कोणती कार्य आहे जिथे कमी आहेत मग या कमी पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले गेले आणि या गुणांनुसार त्यांची वरिष्ठ पाथरी ठरवण्यात आले असे काही विशिष्ट मुद्दे एकत्रित करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले आणि जिथे कर्मचाऱ्यांना कमी कोण आहे त्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यांनी काही पात्र ठरवून दिली आणि प्रत्येक दोन पातळीमध्ये पंधरा टक्के फरक ठेवला आणि नैसर्गिक रित्या जेव्हा आपण प्रशिक्षणाच्या दर्जा ओळखतो तेव्हा तो फरक ओळखून तो वाढण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला अशा पद्धतीने एखाद्या विशिष्ट उद्योगांमध्ये अशा पात्र ठरवून दिल्यात जाऊ शकतात पंधरा टक्के प्रत्येक कंपनी त्यांचे मापदंड वेगवेगळे ठरवू शकते जर कोणी चांगली कामगिरी करत असतील तर यासाठी बक्षीस प्रणाली नियोजित केली जाऊ शकते कर्मचारी ठरवून दिलेले कामगिरी करत नसतील तर प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित केला जाऊ शकतो तर हे होतं प्रशिक्षणाची गरज ओळखणे संदर्भात मग यामध्ये कार्याचे मूल्यमापन होते आणि यानुसार प्रशिक्षण ठरते